डिजिटल रॅम्प प्रकारचे वोल्टमीटर नमस्कार तर आपल्या या भागात आपण वेगवेगळ्या डिजिटल वोल्टमीटर digital Voltmeters बद्दल बोलत आहोत आपण अभ्यास केलेला आहे लिनियर रॅम्प प्रकारचे वोल्टमीटर आणि डुएल स्लोप वोल्टमीटर आता आपण शेवटची बाब शिकणार आहोत ते आहे डिजिटल रॅम्प प्रकारचे वोल्टमीटर तर सुरुवात करण्याआधी आपण थोडक्यात ADC आणि DAC बद्दल बोलू मुख्यतः DAC बद्दल ठीक DAC DAC म्हणजे डिजिटल अनालॉग मध्ये रूपांतर करणारा ठीक नंतर आपण त्याचा अधिक विस्तृत अभ्यास करणारच आहोत परंतु आता आपल्याला फक्त गरज आहे हे समजून घेण्याची हे काय आहे तुम्ही विचार करू शकता अशा पद्धतीने हा एक ब्लॅक बॉक्स काळा खोका आहे ज्याला एक आउटपुट आहे त्याला आपण आउटपुट होल्टेज Vo म्हणणार आहोत त्याला एकापेक्षा जास्त इनपुट आहेत आणि त्याचे आउटपुट अनालॉग आहे आता अनालॉग म्हणजे काय अनालॉग म्हणजे आउटपुट हे सलग किमतीचे कंटिन्यूअस किंमत चालू किंमत आहे जसे की 0 वोल्ट 0 1 वोल्ट1 वोल्ट नंतर 0 001वोल्टतर ते कोणतीही किंमत घेऊ शकतेठीक तर हे इनपुट आहे हे डिजिटल इनपुट आहेत्यापैकी बरेच आहेतइथे माझ्याकडे त्यातले चार आहेत आणि डिजिटल म्हणजे हे फक्त दोनच किमती घेऊ शकते लॉजिक 0 आणि लॉजिक 1 उदाहरणादाखललॉजिक 0 दर्शवते 0 वोल्ट आणि लॉजिक 1 हे 5 वोल्ट दर्शवते दोघांमधील इतर संख्या त्यांना काहीच अर्थ नसतो निरर्थक म्हणजे तुम्ही इथे 2 5 वोल्ट घेऊ शकत नाही का हो तुम्ही घेऊ शकता परंतु इथे तुम्ही त्याला एक तर लॉजिक हाय किंवा लॉजिक 1 असेच घ्याव लागेल उदाहरणार्थ जर तुम्ही एक वोल्ट दिला आणि त्याला तुम्ही लॉजिक 0 किंवा शून्य वोल्ट म्हणजे इनपुट कोणतेही असो आपण याच्या दोन संख्या घेऊ शकतो कमी किंवा जास्त उदाहरणार्थ 5 वोल्ट आणि 0 वोल्ट आता जर आपण 1 वोल्ट इनपुट दिले याचा अर्थ याला आपण लो म्हणजे कमी याचा अर्थ लावू शकतो कारण 1 वोल्ट हे 0 वोल्ट च्या जवळचा आहे ठीक तर त्याचा आपण लॉजिक 0 लॉजिक लो किंवा 0 बरोबरीचे किंवा 0 सारखे असा अर्थ लावू शकतो ह्याच प्रमाणे उदाहरणादाखल जर आपण 4 5 वोल्ट घेतले तर त्याला आपण 5 वोल्ट सारख घेणार लॉजिक हाय म्हणजे काय तर हे साधन 4 5 वोल्ट 4 6 वोल्ट 4 55 वोल्ट यासारख्या कमी फरकाचा संख्या ओळखत नाही ठीक आहे त्या सगळ्यांना आपण एकच समजतो सारखेच कारण हे डिजिटल इनपुट आहेत परंतु त्याचे आउटपुट अनालॉग आहे यासारख्या संख्या त्यात असू शकतात हे वेगवेगळ्या संख्या घेऊ शकते जसे 0 वोल्ट1 वोल्ट3 वोल्ट इतकेच नाही तर 0 5 वोल्ट0 1 वोल्ट0 111 वोल्ट या सुद्धा संख्या शक्य आहेत तर आउटपुट कुठलीही शक्य असलेली संख्या असू शकते Vo K x इनपुट ला दर्शविणारी बायनरी संख्या उदाहरणासाठी जर इनपुट 0 1 0 1 असेल आणि त्यातला किमान महत्त्वाचा नंबर आणि याला आपण अति महत्त्वाचा नंबर असे समजतो मग हे इनपुट 0 1 0 1 अर्थात कमी जास्त कमी जास्त 0 वोल्ट 5 वोल्ट 0 वोल्ट 5 वोल्ट हे इनपुट बायनरी नंबर सारखे असते हे आहे 1 अधिक 1 1 अधिक 4 5 ठीक तर हे आहे दशांश म्हणजे डेसिमल 5 बरोबर तर प्रकारांमध्ये आऊटपुट आहे K च्या पाच पट तर हेच काम आहे डीएससी चे त्याला बायनरी संख्या इनपुट म्हणून दिलेली असते आणि त्याचे आउटपुट हे सलग कंटीन्यूअस सिग्नल असते आणि K हा DAC चे वैशिष्ट्य आहे हा एक स्थिरांक आहे ठीक तर आता आपण काय करायचे आपण पाहूया समजा आपल्याकडे काउंटर आहे ठीक तर आपल्याकडे काउंटर आहे त्याला क्लॉक आहे समजा हे आहे 8 बिट काऊंटरठीक 11234 ठीक तर हे आहे 8 बिट चे काऊंटर 12345678 याचा अर्थ यांच्याकडे 8 फ्लीप फ्लॉप आहेत तर यामध्ये 8 संख्या आहेत आउटपुट म्हणून 8 बायनरी संख्या त्यातील प्रत्येक शून्य किंवा एक असेल ठीक तुम्ही त्याला Q0 Q1 पासून Q7 पर्यंत 234567 बरोबर तर त्यातील प्रत्येक लॉजिकल शून्य किंवा लॉजिकल 1 जास्त किंवा कमी अशा संख्या घेईल आता मी काय करेल मी DAC घेईन 8 बिट चा DAC डिजिटल चे अनालॉग रूपांतर करणारा आपण नेहमी DAC हे चिन्ह काढतो येथे दाखवल्या प्रमाणेहे आउटपुट आहे तर हा आहे 8 बिटचा DAC म्हणजे काय यांना 8 इनपुट आहेत 1 2 3 4 5 6 7 8 ठीक तर हे आहे इनपुट 8 बिट म्हणजे याला 8 इनपुट आहेत4 बिट म्हणजे जे आपण आधी बघितले आहे त्याला 4 इनपुट होते हा त्याचा अर्थ आहे आउटपुट नेहमी 1 असणार म्हणून नेहमीच आउटपुट संख्या 1 असणार आता आपण काय करायचे तर हे आहे काऊंटर चे आउटपुट आता जोडलेले आणि त्याचे इनपुट असे असेल तर काय होईल आपल्याला येथे क्लॉक पल्सेस मिळतील बरोबर आणि ह्या अशा पद्धतीने तुम्हाला क्लॉक पल्सेस मिळतील मग काउंटर ची संख्या बदलेल वेळेनुसार बदलेल दाखवल्या प्रमाणे तर हा सुरुवात करेल शून्यापासून सगळेच आउटपुट लॉजिकली शून्य असतील त्यानंतर ज्या वेळेला पॉझिटिव्ह बाजूने ट्रिगर होईल इथे दाखवल्या प्रमाणे तर जसे की यातली बाजू बदलेल एक ला जाईल त्याच वेळेला ती संख्या बदलेल 1 होईल आणि ज्या वेळेला बाजू बदलेल म्हणजे शून्य ची एक होईल माफ करा 140 होईल त्यावेळेला पुढची पातळी येईल आणि हा 1 होईलबरोबर तर अशा पद्धतीने मोजणी सुरू राहील बाजूंची संख्या मोजणार 0 1 2 3 4 असेच पुढे आणि जर तुम्ही बघितले हे इनपुट तर तुम्ही विचार करू शकता हा बाइनरी नंबर आहे या बाजूला त्याचा एलएलबी LSB आहे आणि तिकडे MSB आहे उजवीकडे LSB आणि डावीकडे MSB बाइनरी नंबर वेळेनुसार बदलणार आहे की 0 1 2 3 4 असेच पुढे आणि मग आऊटपुट काय असेल आउटपुट तुम्हाला माहित आहे हे सारखेच असेल K या स्थिरांक चा इनपुट च्या बायनरी अंका बरोबर चा गुणाकार तर आउटपुट वोल्टेज बदलेल जसे शून्य त्यानंतर K त्यानंतर 2Kनंतर 3K असेच पुढे मी इथे आलेख काढणार समजा वेळ विरुद्ध काहीतरी आणि जर मी आधी क्लॉक सिग्नल घेतले तर हे आहे क्लॉक सिग्नल जे इनपुट कडे आले आहे तर तुम्ही पाहू शकता हे आउटपुट DAC कडून आलेले सुरूवातीला हे शून्य आहे जेव्हा काऊंटर 0 असेल आणि प्रत्येक तर त्या बाजूला काउंटर वाढणार आहे त्यामुळे आउटपुट ही वाढणार आहे याप्रमाणे सुरूवातीला हे शून्य त्यानंतर इकडे हे K तर नंतरही अशा पद्धतीने राहील इकडे हे होईल 2K तर हा आहे K हे आहे 2K त्यानंतर होईल 3K तर हा आहे आउटपुट वोल्टेज V0 तर V0 अशा पद्धतीने बदलत आहे पायरी प्रमाणे स्टेअर केस सिग्नल प्रमाणे ठीक तर हे जिन्या सारखे पायरी सारखे आहे तर आपण याला डिजिटल रॅम्प असे म्हणू हे झाले डिजिटल रॅम्प म्हणजे काय त्याला रॅम्प असे का म्हणायचे रॅम्प चे व्होल्टेज किती तर रॅम्प होल्टेज हे असे व्होल्टेज आहे जे वेळेनुसार वाढत आहे दाखविल्याप्रमाणे तर हे आहे रॅम्प व्होल्टेज आणि डिजिटल रॅम्प म्हणजे काय डिजिटल रॅम्प हे असे सिग्नल आहे जे वेळेनुसार वाढत आहे परंतु हे हळुवार वाढत नाही हे पायरी प्रमाणे वाढते ठीक तर हे आहे रॅम्प आणि हे आहे डिजिटल रॅम्प हे सुद्धा वेळेनुसार वाढते कधीतरी हे हळुवार नितळ स्मूदर पण असते कधी हे खडबडीत असते कॉसर असते तर कधी आपल्याकडे डिजिटल रॅम्प असते ते दाखवले तर तुम्ही म्हणू शकता हे छान आहे हे स्मूदर आहे कारण हे सरळ रेषेच्या जवळ आहे खरे रॅम्प ची पायरी बारीक असते फायनर असतात ठीक आणि हे कॉसर रॅम्प परंतु हे सुद्धा रॅम्प आहे आता जेव्हा आपल्याला माहित होईल आता आपण आपले वोल्टमीटर बनवू शकतो आता पण डिजिटल रॅम्प प्रकारच्या मीटर कडे जाऊ ठीक तर आधी आपण इथे साधे रॅम्प प्रकारचे व्होल्टमीटर काढून लिनियर रॅम्प प्रकारचे व्होल्टमीटर घेतले आहे तुम्ही फक्त उजळणी करा माझ्यासोबत साध्या रॅम्प प्रकारच्या व्होल्टमीटर ची इथे गरजेचे आहे ही बनलेले आहे कॅम्पारेटर आणि काउंटर पासून तर या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत महत्वाचे दोन साहित्य आपल्या रॅम्प प्रकारातल्या डिजिटल व्होल्ट मीटर साठी आणि आपण काय करायचे आपण इनपुट ला माहित नसलेले अज्ञात वोल्टेज Vi द्यायचे किंवा एखादे अज्ञात होल्टेज आणि आपण इथे रॅम्प सिग्नल वापरणार आहोत या बिंदू जवळ रॅम्प जनरेटर कडून याला आपण रॅम्प जनरेटर म्हणू त्याचा आपण उपयोग करू शकतो तर तुम्हाला माहित आहे हे वोल्टेज ठीक इथे मी लिहिणार Vr हे आहे Vi तर Vi स्थिर व्होल्टेज आहे Vr वाढत आहे अशाप्रकारे तर हे आहे Vr आपल्याला वेळ मोजायचा आहे Vr ला Vi ला पालटून जाण्यासाठी लागणारा वेळ जो आपल्याला सांगणार आहे Vi संख्या किती जास्त आहे मोठी आहे आणि तुम्हाला माहिती आहे Vr ला Vi पालटून जाणार आहे आणि मग आउटपुट पॉझिटिव्ह चे निगेटिव्ह होईल आणि त्याचा उपयोग आपण काउंटरला सुरू करण्यासाठी करणार आहोत आणि हा पुढे जाणार आहे मी हे सगळं पुसून टाकतो तेव्हा हे काउंटर कडे जाईल हा काउंटर चा क्लॉक आहे इथे आपल्याला क्लॉक जनरेटर आहे माझा अर्थ क्लॉक सिग्नल हे क्रिस्टल ओसिलेटर चे असू शकते तर ज्या वेळेला ते कमी होईल काउंटर त्याची मोजणी थांबवेल याचा अर्थ हा Vr जास्त असेल Vi पेक्षा आणि काउंटर तिकडे थांबेल तर काउंटर आपल्याला सांगणार आहे Vr ला Vi पालटुन जाण्यासाठी लागणारा वेळ हे एक साधे रॅम्प प्रकारचे साधे लिनियर रॅम्प प्रकारचे व्होल्टमीटर आहे आता आपण एक छोटासा बदल करणार काय आहे तो छोटा बदल हा काउंटर आहे तर ह्याचे आउटपुट 12345678 आहेत हे आहे 8 बिट चे काउंटर आहे आणि आपण ह्याला DAC ला जोडलेले आहेत तर हे आउटपुट समज जेव्हा ही मोजणी सुरू असेल तेव्हा तुम्हाला समजेल की हे स्थिर आहे हे व्होल्टेज वाढत आहे आणि क्लॉक पल्स इकडे येत आहे काउंटर ची संख्या वेळेनुसार वाढत आहे तर ही संख्या कशी दिसेल हे सुद्धा ह्या सारखेच दिसेल बरोबर हे वाढत आहे कारण काउंटर ची संख्या वाढत आहे आतातुम्ही हे पाहू शकता आपल्याकडे खरतर डिजिटल रॅम्प सिग्नल आहे आणि सिग्नल ह्याप्रमाणे असेल हे साधे रॅम्प आहे हे डिजिटल रॅम्प आहे आपण हे सिग्नल रॅम्प साध्या रॅम्प च्या जागेवर लावू शकत नाही कारण आपल्याला ह्याची काय गरज आहे आपल्याला गरज आहे अज्ञात व्होल्टेज ची रॅम्प ने बनवलेल्या ज्ञात व्होल्टेज बरोबर तुलना करण्याची परंतु आपल्याकडे वेगवेगळे ज्ञात व्होल्टेज आहेत ते इकडे जोडा आणि त्याच वेळी त्यांची आपण तुलना करायची आहे तरही कल्पना आहे तर आपण ह्याला पुसून टाकूआपल्याला पुन्हा ह्याची गरज पडणार नाही आपण बघू शकता हे अशाप्रकारे वाढत आहेठीक तर इथे या जागेवर आपण हे काढणार आहोत इथे मी याच्यातील फरक काढत आहे समजा हे इनपुट वोल्टेज Vi कॉन्स्टटं स्थिर आहे आणि हे Vr वोल्टेज आहे वेळेनुसार दाखवल्याप्रमाणे वाढत आहे हे आणि हे इथे Vr ला Vi पालटून जाण्यासाठी लागणारा वेळ आहे आणि हा आपल्याला Vi ची संख्या सांगणार आहे हे Vi ची संख्या दाखवणार आहे आणि ही योजना आहे आणि तुम्ही हे ही पाहू शकता की ह्या क्षणाला काउंटर थांबते ह्याचा अर्थ ज्या क्षणी हे व्होल्टेज Vi पेक्षा जास्त आहे इथे काउंटर थांबत आहे आणि त्यामुळे ती संख्या आपल्या ला दाखवणार आहे की Vi कितीने जास्त आहे मी इथे थांबणार आहे या बिंदू जवळ मला इच्छा आहे की तुम्ही विचार करावा या योजनेचा आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्ही ह्या सगळ्यांचे उजळणी करावी यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांची तर अंक एक हे लक्षात ठेवा कि लिनियर प्रकारचे व्होल्टमीटर आपण पाहिले आहे की त्याची मोजणी अचूकता अवलंबून राहणार आहे रॅम्प च्या बरोबर संख्येवर रॅम्प च्या दरावर किंवा आमच्या स्लोप वर आणि क्लॉक च्या वेगावर परंतु यावरून आपण एक म्हणू शकतो या डिजिटल प्रकारच्या वोल्टमीटर मध्ये कुठेही जनरेटर नाही त्यामुळे आपण जनरेटर वर अवलंबून राहू शकत नाही अर्थातच तिथे रॅम्प जनरेटर नाही आणि इथे क्लॉक ची फ्रिक्वेन्सी नाही त्यामुळे त्रुटी येणार नाही ठीक तुम्ही फक्त विचार करा मी पुन्हा याची चर्चा करणारच आहे पुढील वर्गामध्ये परंतु डिजिटल रॅम्प प्रकारच्या व्होल्ट मीटर ची जर या साठी याचा काहीच समस्या नाही तर पुढे आपण भेटण्यापूर्वी याबद्दल विचार करा आपण पुन्हा भेटू